गेल्या काही वर्षात बौद्धिक संपदेने अभूतपूर्व विकास पाहिलेला आहे विकासाला काही प्रमाणात ही वस्तुस्थिती कारणीभूत आहे की आपण एकमेकांशी संपर्कात असलेल्या जगात राहतो एका देशात बनवली गेलेली वस्तू दुसऱ्या देशात सहजपणे विकता येते आपण अशा जगात राहतो ज्यात वस्तू एका देशात बनविल्या जातात आणि त्या संपूर्ण जगभर विकल्या जातात याचे उत्तम उदाहरण म्हणजे आयफोन I भ्रमणध्वनी जर तुम्ही आयफोन च्या मागच्या बाजूला पहिले तर तुम्हाला असे दिसून येईल कि आयफोन ची चौकट यू एस ए मध्ये बनवली आहे आणि त्याच्या विविध भागांचे एकत्रीकरण चीन मध्ये केलेले आहे अँपल ने तयार केलेल्या सर्व गोष्टींच्या बाबतीत असेच दिसून येते आणि विशेषतः त्यांच्या भ्रमण ध्वनी बाबत हे दिसते बौद्धिक संपदेच्या हक्का मुळे कंपनीला त्यांच्या उत्पादनची रचना एका देशांत करतात येते आणि दुसऱ्या देशात विविध भागांचे एकत्रीकरण करता येते आणि संपूर्ण जगभर ती वस्तू विकता येते अशाप्रकारे आयफोन द्वारे येणारा पैसा हा पुन्हा अमेरिकेत असलेल्या एप्पल कंपनीला जातो हे सर्व बौद्धिक संपदेच्या हक्का मुळे शक्य आहे ज्या देशात आयफोन ची रचना केली जाते किंवा रचना साठीची अभियांत्रिकी वापरली जाते त्या देशात बौद्धिक संपदेच्या हक्काचे संरक्षण केले जाते त्यामुळे त्या उत्पादनाला वेगवेगळ्या देशामध्ये सुद्धा आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदेच्या हक्काना मान्यता मिळते एप्पल ला एखाद्या उत्पादनाची रचना यू एस ए मध्ये करता येते आणि त्या वस्तूच्या विविध भागांचे एकत्रीकरण चीन मध्ये केले जाते आणि ते उत्पादन भारत किंवा जगातील इतर देशांमध्ये विकले जाते अशाप्रकारचे बौद्धिक संपदेची अभूतपूर्व वाढ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर असलेल्या व्यवस्थे मुळे झाली आता त्याच्याकडे पाहू या जेव्हा आपण बौद्धिक संपदा हक्क आणि आंतरराष्ट्रीय कायदा याच्या कडे पाहतो तेव्हा आपण पेटंट आणि कॉपीराइट आणि व्यापार चिन्ह यांचा विचार करत असतो हे तीन महत्त्वाचे भाग आहेत त्यात इतरही गोष्टींचा समावेश आहे परंतु आंतरराष्ट्रीय पातळीवरची हक्कांची स्वीकृती लक्षात घेण्यासाठी आणि त्याचा इतिहास आणि ते कसे विकसित झाले ते लक्षात घेण्यासाठी आपण फक्त आणि कॉपीराईटचा विचार करूया पेटंट कायद्यामध्ये दोन मुख्य वर्गीकरण येतात एक राष्ट्रीय कायदा व त्याचे अधिकार क्षेत्र आणि दोन आंतरराष्ट्रीय कायदा व त्याचे अधिकार क्षेत्र राष्ट्रीय कायदा हा फक्त त्या विभागापुरता मर्यादित असतो उदाहरणार्थ त्या साठी तुम्ही अमेरिका जपान चीन मधील पेटंट बाबतीतले नियम पाहू शकतात भारत आणि जगातील इतर देशांचे पेटंट बाबतीतले काही राष्ट्रीय कायदे आहेत राष्ट्रीय कायद्या द्वारे पेटंटला मान्यता दिली जाते आणि त्याला संरक्षण त्या राष्ट्राच्या सीमा रेषच्या आत असते म्हणजे भारतामध्ये ज्या पेटंटला मान्यता मिळालेली आहे त्या पेटंटचे हक्क हे अमेरिकेत वापरले जाऊ शकत नाहीत किंवा ते हक्क सुरक्षित केले जाऊ शकत नाही जपान मध्ये मान्यता मिळालेले पेटंट हक्क चीन मध्ये वापरले जाऊ शकत नाहीत किंवा सुरक्षा प्राप्त केली जाऊ शकत नाही चीन मध्ये मान्यता प्राप्त झालेले हक्क हे जगातील कुठल्याही देशात वापरले जाऊ शकत नाहीत त्या राष्ट्राची सीमा रेषा सोडून ते वापरले जाऊ शकत नाही म्हणजे हक्काचे क्षेत्र हे राष्ट्रा पुरता मर्यादित असते परंतु काही आंतरराष्ट्रीय व्यवस्था सुद्धा करण्यात आलेल्या आहेत जरी लोक याच्यावर काम करत असले तरी आपल्याकडे अजूनही आंतरराष्ट्रीय पेटंट अशी संकल्पना आलेली नाही नाही आज आपल्याकडे स्थानिक पातळीवर पेटंटला मान्यता मिळते मान्यता स्थानिक पातळीवरच पेटंट कार्यालय देत असते स्थानिक किंवा राष्ट्रीय पातळीवरच कार्यालय पेटंटचे हक्क मंजूर करत असतात तसेच काही आंतरराष्ट्रीय व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे जेणेकरून पेटंटच्या हक्काना एका देशातून दुसऱ्या देशात वापरता येऊ शकते पेटंट हक्काच्या बाबतीची आंतरराष्ट्रीय व्यवस्था हीच आहे की पेटंट साठी अर्ज करणारा व्यक्ती हा वेगवेगळ्या देशासाठी वेगवेगळे अर्ज सादर करू शकतो कॉपीराईट च्या बाबतीत मात्र आपल्याकडे एक वैश्विक परंपरा विकसित झालेली आहे ज्या द्वारे एका देशात सुरक्षित केले गेलेले कॉपीराईट हे संपूर्ण जगभर वापरले जातात तुम्ही तुमचे संगणक सुरू करतात त्या संगणकात मायक्रोसॉफ्ट चे व्यापार चिन्ह असते आणि असे लिहिलेले असते की मायक्रोसॉफ्ट चे हक्क हे कॉपीराइट्स कायद्या अंतर्गत संपूर्ण जगभर सुरक्षित करण्यात आलेले आहेत ही आपली शक्ती म्हणावी लागेल एका देशांमध्ये मिळालेल्या कॉपीराईट मुळे त्या कॉपीराईटचे संरक्षण जगातील कुठल्याही देशांमध्ये केले जाऊ शकते कारण कॉपीराईट हक्काचा विकास हा एका विशिष्ट यंत्रणेमुळे झालेला आहे आता आपण पुन्हा पेटंट कायद्या कडे येऊ यात आपल्या कडे पेटंट ला संमती देणारे राष्ट्र पातळी वर कार्यालय आहे तसेच आंतरराष्ट्रीय पातळी वर काही कारर आहेत जसे जागतिक व्यापार संघटनेचे बौद्धिक संपदा व्यापाराच्या बाबतीतील करार ज्याला आपण ट्रिप्स करार म्हणतो या करार द्वारे हे नमूद केले जाते कि कोणत्या देशात कश्या प्रकारचे सरंक्षण मिळेल पेटंट करण्याचे काय निकष आहेत ते लागू करण्याची यंत्रणा काय आहे आणि आश खुपश्या गोष्टी एकदा का तुम्हाला आंतरराष्ट्रीय संमती प्राप्त झाली कि त्या संमतीला मान्य करणारे खूप देश असतात अश्या प्रकारे तुम्ही तुमचे होणारे नुकसान भरून काढू शकतात किंवा एका देशात मानले जाणारे नुकसान दुसऱ्या देशात सुद्धा तसेच मानले जाते याप्रकारच्या करार व्यतिरिक्त काही व्यापाराचे करार देखील असतात याद्वारे काही देश किंवा देशाचे गट गुंतवणुकी च्या करारात सहभागी होतात दोन देशांमध्ये व्यापाराचा करार असू शकतो किंवा देशाच्या समूहांमध्ये सुद्धा द्विपक्षीय व्यापाराचा करार असू शकतो या कराराद्वारे देखील एका देशातील बौद्धिक संपदा हक्क हा दुसऱ्या देशामध्ये सुद्धा ओळखला जाऊ शकतो किंवा मान्य केला जाऊ शकतो या कराराद्वारे एका देशातील बौद्धिक संपदा हक्क हा दुसऱ्या देशांमध्ये मान्यता प्राप्त असतो याला आपण सॉफ्ट लॉ असे देखील म्हणतो सॉफ्ट लॉ म्हणजे दुसरे तिसरे काही नसून ही एक आंतरराष्ट्रीय व्यवस्था आहे जर तुम्हाला एखादा करार मान्य करायचा असेल तर तो करार प्रथम तुम्हाला सॉफ्ट लॉ च्या स्वरूपात मांडायचा असतो सॉफ्ट लॉ म्हणजे पालन करण्याची मार्गदर्शक तत्वे असतात शेवटी जर दोघं देशांमध्ये त्यांवर संमती असेल तर त्याला करारा चे स्वरूप प्राप्त होत असते एक राष्ट्रीय व्यवस्था आहे उदाहरणार्थ जर तुम्ही भारतातील पेटंट व्यवस्थेचा विचार केला तर त्यात एक पेटंट कार्यालय आहे त्यास आपण आयपीओ म्हणतो आयपीओ मध्ये केले गेलेले कुठलेही आव्हान हे न्यायालयात जाते आपल्याकडे इंटलेक्चुअल प्रॉपर्टी अपॅलेटेड बोर्ड किंवा आय पी बी एबी ही संस्था आहे याद्वारे मालमत्ता अधिकारांची अंमलबजावणी केली जाते जर एखाद्याला बौद्धिक संपदा हक्क प्राप्त झाला असेल आणि कुणी त्या बौद्धिक संपदा हक्का चे उल्लंघन केलेले असेल तर तो व्यक्ती उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयात जातो याला आपण राष्ट्रीय पेटंट कायदा म्हणतो आपल्याकडे बौद्धिक संपदा हक्क कार्यालय आहे ज्याद्वारे पेटंटला संमती मिळत असते जर त्या पेटंट च्या संदर्भात काही आव्हान असेल ते प्रकरण न्यायालयात जाते म्हणजे ते आय पी ए बी ला जाते कोर्टामध्ये त्या पेटंटच्या बाबतीत काही प्रश्न उपस्थित झाले किंवा बौद्धिक संपदा हक्क कायद्याचा उपयोग किंवा अंमलबजावणी करण्याची वेळ आली तर ते वरच्या कोर्टात जाते जर उच्च न्यायालय त्या संदर्भात काही आव्हान असेल तर पुढे सर्वोच्च न्यायालय सुद्धा जाते आंतरराष्ट्रीय पेटंट व्यवस्थेचे दोन भाग केले जाऊ शकतात ते म्हणजे एक मूलभूत भाग आणि दुसरा प्रक्रियात्मक भाग मूलभूत भागाद्व्यारे आंतरराष्ट्रीय कायद्यातील सुविधेत मूलभूत बदल करण्यात आला प्रक्रियात्मक भाग द्व्यारे काही करारांचा समावेश करण्यात आला ज्या मुळे पेटंट कायद्यातील प्रक्रियेवर परिणाम झाला ह्या दोघांमधला फरक समजून घेणे गरजेचे आहे पेटंट कायद्या मध्ये कुठल्या गोष्टींचा समावेश केला जाऊ शकतो हे मूलभूत भागा मध्ये येते आणि कुठल्या गोष्टींवर प्रक्रिया केली जाऊ शकते हे प्रक्रियात्मक भाग मध्ये येते पेटंटसाठी कोण अर्ज करू शकतो अर्ज करण्या साठीचे निकष कोणते आहेत त्यासाठी किती शुल्क द्यावे लागते कार्यालयीन कोणकोणत्या पद्धती आहेत या सर्व गोष्टींचा समावेश प्रक्रियात्मक भागात होतो यातील सर्वात महत्त्वाचा करार म्हणजे पॅरिस करार होय पॅरिस कराराने पेटंट हक्काच्या बाबतीत खूप मूलभूत बदल घडवून आणलेत ज्याद्वारे आपल्याला व्हेटो प्राप्त झाला आणि ज्याला आपण टिप्स अग्रीमेंट करार असे म्हणतो या करार अंतर्गत एखाद्या व्यक्तीला दुसऱ्या देशात पेटंट अर्ज करण्याची मुभा आहे म्हणजे याद्वारे आपल्याला पेटंट कायद्याची प्राप्ती झाली याद्वारे काही बदलही केले गेलेत मात्र सर्व देशांनी बदल स्वीकारले नाहीत पॅरिस करार द्वारे कुठले हि किमान मानांकन ठरले नाहीत तसेच करार अंमलबजावणीची यंत्रणा सुद्धा नव्हती त्याच बरोबर वादग्रस्त घटकांचा निर्णय कसा घ्यावा याबाबतही कुठल्याही प्रकारची सहमती सभासद देशांमध्ये दिसून आली नाही पण पॅरिस करार द्व्यारे सर्वाना एकत्र आणून पेटंट कायद्या बाबतीत सुसंवाद साधला पाहिजे याची गरज व्यक्त केली गेली पॅरिस करारानंतर विकसित ट्रिप्स करार अस्तित्वात आला त्यात सर्व प्रकारच्या तांत्रिक पेटंट साठी वीस वर्ष कालावधी सर्वानुमते मान्य करण्यात आला त्या नंतर पहिल्यांदा पेटंट साठीचे निकष मिळालेत ज्या द्वारे हे स्पष्ट झाले कि जर एखाद्या गोष्टीत नावीन्य आणि उपयोगिता असेल तर त्या साठी पेटंट देण्यात यावे ट्रिप्स मध्ये तीन निकषांचा समावेश करण्यात आला त्यात पेटंट अंमलबजावणी च्या यंत्रणेचा उल्लेख होता जर पेटंट चे उल्लंघन झाले तर पेटंट धारकाने कश्या प्रकारे आव्हान करावे याचे मार्गदर्शन होते त्याच प्रमाणे कॉपी राईट कायद्याचे दोन भाग आहेत राष्ट्रीय पेटंट कायदा आणि आंतराष्ट्रीय पेटंट कायदा राष्ट्रीय पेटंट कायद्याचे स्वरूप हे कॉपी राईट ला असलेल्या मर्यादे सारखे आहे पेटंट प्रमाणेच कॉपी राईट ची अंमलबजावणी हे त्या देशाच्या सीमा अंतर्गत भागातच होऊ शकते आंतरराष्ट्रीय पेटंट कायद्याचे कार्यक्षेत्र हे दोन देशांच्या द्विपक्षीय करारावर अवलंबून असते अशा वेळेस दोन्ही देशांची संमत्ती आवश्यक असते जर एका देशातील कॉपी राईट हक्काचा आदर दुसरा देश करत असेल तर लाभ मिळत असलेला देश देखील त्या देशाच्या कॉपीराईट हक्काला संरक्षण प्राप्त करून देतो हे काम परस्पर सामंजस्याच्या तत्वावर चालते कॉपी राईट कायद्या मध्ये विविध करारांचा समावेश आहे पहिले यात बर्ने कराराचा समावेश होतो बर्ने करारामुळे संपूर्ण जग भर कॉपीराईट केलेल्या गोष्टीची अंमलबजावणी करणे सोपे झाले या मुळे कायद्याची अमलबजावणी करण्या साठी नोंदणी करणे गरजेचे नसते या गोष्टी ची खात्री झाली कि तुम्ही एका देशात कॉपी राईट करून घेऊ शकतात व तो हक्क नोंदणी न करता दुसऱ्या देशात वापरू शकतात अश्या प्रकारे आपल्याला जागतिक कॉपी राईट चा करार मिळाला आपल्याकडे रोम करार आहे तसेच ट्रिप्स आणि विपो करार आहेत या सर्व करारांमुळे फायदा झाला या मुळे राष्ट्रीय पातळीवर अंमलबजावणी चे तत्व आले आंतरराष्ट्रीय पातळीवर दोन तत्वाचा समावेश आहे त्यात असे नमूद आहे की तुमच्या देशातील नागरिकांना तुम्ही जे संरक्षण प्रदान करतात तेच संरक्षण विदेशातील नागरिकांना पण दिले जावे जेव्हा विदेशी नागरिक तुमच्या भूभागात असतात तेंव्हा तुम्ही त्यांना संरक्षण दिले पाहिजे सर्वात योग्य वर्तन म्हणजे समानतेचे तत्व जर तुम्ही विशिष्ट प्रकारची वागणूक किंवा सवलत एखाद्या देशाला दिली तर त्याच प्रकारची वागणूक तुम्हाला इतर देशांना सुद्धा द्यावी लागेल हि वैश्विक समानता झाली जर ही समानता राष्ट्रीय पातळी वर दिसून आली तर त्याला राष्ट्रीय समानता असे म्हटले जाते कॉपी राईट मध्ये कोणत्या गोष्टीचा समावेश होईल त्याचे वर्णन केलेले असते करारात सुद्धा कॉपी राईट चा कालावधी समाविष्ट केलेला असतो कालावधी हा नेहमी वाढत जाणारा असतो कॉपी राईट च्या हक्कांची अंमलबजावणी करण्या साठी त्याची नोंदणी करण्याची गरज नसते महत्वाचे म्हणजे ट्रिप कायद्या अंतर्गत कल्पनांचे प्रकटीकरण हे कॉपी राईट अंतर्गत आले याचा अर्थ कॉपी राईट द्व्यारे कल्पनांचे संरक्षण होत नाही त्या द्वारे फक्त कल्पनांच्या प्रकटीकरणाचे संरक्षण होते जर कॉपी राईट द्वारे कल्पनांना संरक्षण दिले असते तर सर्व गुन्ह्याच्या रोमांचकारक कादंबऱ्या ज्यात गुप्त हेर गुन्हेगाराचा छडा लावतो त्या तांत्रिक दृष्ट्या एकाच कल्पनेत समाविष्ट झाल्याअसत्या जर फक्त कल्पनाच्या प्रकटीकारणाला संरक्षण दिले तर वेगवेगळे लेखक एकच कल्पना विविध पद्धतीने प्रकट करू शकतात म्हणून असे दिसून येते की कल्पनाच्या प्रकटी कारणाला संरक्षण दिले जाते कल्पनेला नाही व्यापार चिन्हांचे आंतराष्ट्रीय कायदे वेगळे आहेत पॅरिस करारा माद्रिद करार ट्रेड मार्क करार निस करार ट्रिप्स अँड व्हेटो हे सर्व करार आपल्याला वापरता येतात व्यापार चिन्ह कायद्या मुळे आंतरराष्ट्रीय पातळी वर सुसंगती तयार झालीकारण उत्पादने ही एका देशातून दुसऱ्या देशात जात राहतात आपण या अगोदर पण बोललो आहोत की मर्सेडिझ बेंझ आता भारतात दाखल झाली आहे त्या अगोदर सुद्धा त्यांनी बनवलेल्या वस्तू ची भारतात विक्री होत होती आणि त्यांच्या सेवा देखील भारतात होत्या ज्या ब्रँड चे आंतरराष्ट्रीय नाव आहे त्या ब्रँड च्या बाबतीत सुसंवाद ही महत्वाची गोष्ट आहे या करार नुसार कालावधी सुद्धा ठरतो या बाबतीत हे पेटंट किंवा कॉपी राईट सारखे नाही ज्यांना मर्यादित कालावधी साठी हक्क प्राप्त झालेला असतो व्यापार चिन्हा चे नूतनीकरण करता येते म्हणजेच प्रत्येक कालावधी च्या शेवटी त्याचे नूतनीकरण करून त्याला जिवंत ठेवले जाते उदाहरणार्थ कोका कोला ने त्यांचे व्यापार चिन्ह जवळपास १०० वर्ष पासून जिंवंत ठेवले आहे तसेच आपल्या कडे राष्ट्रीय वर्तवणूक आणि एम एफ एन वर्तवणूक आहे ज्या मुळे देशात कुठल्याही परकीय व्यक्ती सोबत दुजाभाव केला जात नाही तश्याच प्रकारची वागणूक आपल्या देशाला सुद्धा परदेशात मिळत असते ट्रिप्स ने सेवा चिन्ह च्या बाबतीत सुद्धा दखल घेतली आहे सर्वात महत्वाचे म्हणजे जेंव्हा तुम्ही पेटंट कायदा आणि कॉपीराईट कायदा या बाबत तुलना करतात तेंव्हा त्या दोन कायद्या मुळे आवश्यक परवान्याची खात्री मिळते जर एखादा हक्क प्राप्त झालेला व्यक्ती परवाना दाखविण्यास असमर्थता दाखवत असेल तर कॉपीराईट कायद्या अंतर्गत आणि पेटंट कायद्या अंतर्गत तुम्हाला सरकार द्वारे दिला जाणारा परवाना पाहण्याचा पूर्ण अधिकार आहे व्यापार चिन्ह कायद्या अंतर्गत परवाना करून घेणे बंधन कारक नाही कारण जर एखादा व्यक्ती व्यापार चिन्ह वापरत असेल तर दुसऱ्या कुठल्या हि व्यक्तीस ते व्यापार चिन्ह वापरता येत नाही